ब्लॅक बॉडी रेडिएशन VI वेन डिस्ट्रिब्युशन लॉ अँड रायले जिन्स डिस्ट्रिब्युशन लॉ तर मग आपण आतापर्यंत ब्लॅक बॉडी रेडिएशन आणि स्पेक्टरल डेन्सिटी यासंबंधी काय शिकलो ते हे आहे की स्पेक्टरल डेन्सिटी हे रेडिएशन असणार आहे जसे कि maxT कॉन्स्टंट आहे खरं तर काय खरे आहे कि येथे T गुणिले कोणतेही वैशिष्ट्य हे कॉन्स्टंट आहे आणि ते वैशिष्ट्य असे आहे कि ते max असते हे अंदाजे 2900 μmK आहे इतर म्हणजे डिस्ट्रिब्युशन फॉर्मुला आहे जे असे सांगते कि u हे fT5 अश्या काहीश्या फॉर्म चे असणार आहे किंवा u fT3 अश्या फॉर्म चे असणार आहे मी त्याला फंक्शन f असे आठवू शकतो हे वर दिल्याप्रमाणे T फंक्शन नाही या पॉइंट पर्यंत सर्वकाही अचूक थर्मोडायनॅमिकली साधित केलेले आहे हे fT किंवा समतुल्यपणे T येथे शोधण्यामध्ये आव्हान आहे तर वेन ने एक साधे विश्लेषण केले आणि त्याला डिस्ट्रिब्युशन फॉर्म्युला मिळाला ते काय म्हणाले मी कोणत्याही पुराव्याशिवाय हे सांगेन त्यांनी बोल्टझ्मनच्या विश्लेषणासाठी काही काहीतरी नाव वापरले बोल्टझ्मन काय म्हणतात आणि मी परत याकडे परत येत आहे की जर तिथे सिस्टिम असतील ज्यांच्याकडे तापमान T येथे एनर्जी E आहे तर एक असे सिस्टिम जे अनेक अनेक एनर्जी घेऊ शकतो पण त्याने एनर्जी E घेण्याची प्रोबॅबिलिटी हि E∝e EkT असते आपण ते पुन्हा वापरु तपमान T आहे आणि k बोल्टझमन कॉन्स्टंट म्हणून ओळखले जाते ऑल राईट आणि हे R N च्या बरोबरीचे आहे जिथे R हा गॅस कॉन्स्टंट गॅस कॉन्स्टंट आहे आणि N हा अवोगॅड्रो नंबर आहे तर मुख्य मुद्दा असा आहे की एखाद्या सिस्टममध्ये विशिष्ट तापमान T असताना एनर्जी E असण्याची प्रोबॅबिलिटी जेव्हा ते सिस्टिम अनेक अनेक मूल्ये घेऊ शकते हि e EkTअसते तर गॅस मधील मॉलेक्युल साठी जर ते मॉलेक्युल मुक्तपणे फिरत असतील तर मॉलेक्युल व्हेलॉसिटी v ने मूव्ह होत असण्याची शक्यता हि e 12mv2kTला प्रपोर्शनल असणार आहे आता वेन ने एक गृहित धरले वेन म्हणतात की मॉलेक्युल द्वारे उत्सर्जित होणारी रेडिएशन फ्रिक्वेन्सी ही त्याच्या एनर्जीच्या प्रमाणात आहे उत्तर अगदी बरोबर मिळावे ह्यासाठी केलेले हे अहेतूक गृहीतक आहे त्यामुळे मॉलेक्युल फ्रिक्वेन्सी असलेले रेडिएशन देण्याची प्रोबॅबिलिटी ∝e βνkTआहे हे फक्त एक अॅडहॉक गृहितक आहे आणि म्हणूनच ते असे म्हणतात की u 3e βνkT किंवा च्या दृष्टीने हे u e βckTλ5असणार आहे ठीक आहे ही दोन सूत्रे ज्यात मध्ये काही cसमाविष्ट असू शकतात तथापि त्याने प्रस्तावित केलेले हे सूत्र आहे आणि तुम्ही हे पहा की हे सारख्याच फॉर्म चे आहे येथे एक T आहे आणि येथे T आहे नेमका तोच फॉर्म जो त्यांनी प्रस्तावित केला आहे परंतु हे डेरीव्हेशन अॅडहॉक आहे तथापि येथे दोन कॉन्स्टंट्स आहेत तर फक्त या फॉर्म्युलावर लक्ष केंद्रित करू या दोन कॉन्स्टंट्स आणि आपण हे कॉन्स्टन्ट कसे निश्चित करतो तर वेन चे सूत्र आहे की u α3e βνkT आणि कॉन्स्टन्ट आहेत हे कसे ठरवायचे माझ्याकडे आधीपासूनच दोन कॉन्स्टन्ट आहेत माझ्याकडे आहे जो स्टीफन बोल्टझ्मन कॉन्स्टन्ट आहे आणि माझ्याकडे maxT आहे जो डिस्प्लेस्टेन्ट कॉन्स्टन्ट आहे त्यामुळे मी ∫udν हे इंटिग्रेट करू शकतो जे ∫α3e βνkTdνच्या बरोबर आहे आणि उत्तर मिळवू शकतो जे T4ला प्रपोर्शनल असणार आहे आणि मी dudλ0 हे देखील शोधू शकतो आणि ते मला मॅक्सिमम कुठे आहे हे सांगते आणि कोणत्या λ साठी मॅक्सिमम आहे आणि या दोन समीकरणांद्वारे मी आणि निर्धारित करू शकतो तर त्यांनी एक सूत्र दिले ऑल राईट आणि ते सूत्र खूप चांगले निघाले जर आपण ते प्रयोगात्मकपणे पाहिले तर दोन कर्व असे काहीतरी असतील हे आहे स्पेक्टरल डेन्सिटी आहे आणि वेन कर्व एकदम बरोबर फिट झाला आहे अगदी वर फक्त जेव्हा तुम्ही मोठ्या लॅम्बडा कडे जाता ते सोडून तेव्हा ते थोडेसे लहान झाले तर निष्कर्ष आहे कि वेन ची कर्व प्रयोगात्मक कर्व शी फिट होतो जेव्हा νT खूप मोठ्या किमतींकडे जातो परंतु च्या मोठ्या किमतींसाठी कर्वला कमी लेखतो आणि हेच ते होते जेव्हा हे कर्व अगदी चांगले होते तेव्हा वेन ने काहीतरी सोडून दिले होते हे वगळता तो अगदी योग्य मार्गावर होता त्याच वेळी रायले आणि जीन्सने दिलेला आणखी एक फॉर्म्युला आहे ज्याने म्हटले आहे की u हे 8π3kTc3 आहे हे सूत्र त्यांना कसे मिळाले मी आपल्याला काही मिनिटांत सांगेन परंतु ते दोन कर्व कसे दिसतात ते पाहूया तर हे निळे एक जे आहे ते प्रायोगिक कर्व आहे रायले आणि जीन्स हे टॉप वर बरोबर होते बरोबर टॉप वर आणि जेव्हा तुम्ही मोठ्या कडे पोहचता तर हे आहे आणि चला याला u असे म्हणूयात जिथे आपणास मिळाले आहे आणि मग हे यापासून दूर जाण्याला सुरवात होते मी अतिशयोक्ती करत आहे परंतु हे दूर जाण्याला सुरवात होते आणि रायले जीन्स फॉर्म्युला येथे सुंदरपणे जुळतो आणि नंतर तो येथे मोठा होतो तर हे फक्त येथेच जुळते आणि हे वेन चे सूत्र आहे खरे सूत्र त्या दरम्यान कुठेतरी आहे जो कि सर्वीकडे जुळला पाहिजे जेणेकरून जेव्हा तुम्ही लहान कडे जाता ते वेन च्या सूत्राकडे जावे आणि जेव्हा तुम्ही मोठ्या कडे जाता तेव्हा ते रायले जीन्स च्या सूत्राकडे जावे आणि तिथेच प्लॅंक आला आणि क्वांटायझेशन हायपोथेसिस ने प्रत्यक्षात हे सोडवले आणि ते काय आहे हे आपल्याला पुढे करायचे आहे तर मग हे कसे घडते हे समजून घेण्यासाठी प्रथम आपली जशी ठरवली आहे तशी लाईन ऑफ अटॅक काय आहे ते लिहू या आपण असे गृहित धरत आहोत की तेथे बरेच रेडिएटर्स आहेत जे आतून बरेच ऑसीलेटर्स आणि रेडिएटर्स देत आहेत राईट जे रेडिएशन देत आहेत तर एक कॅव्हिटी रेडिएशन देत असलेल्या ऑसीलेटरने बनलेली असते ज्यामुळे हे सर्व रेडिएशन कॅव्हिटी ला भरते आपण काय दाखविणार आहोत कि u 8π2Eνc3 जेथे Eν ही एका ऑस्सीलेटर ची ऍव्हरेज एनर्जी आहे म्हणून हे माझ्यासाठी काय करत आहे कि जर आपल्याला Eν हे माहित आहे आपण u मोजू शकतो आलराइट आता हे बर्याच वेगवेगळ्या मार्गांनी मिळवता येते मी हे करणार नाही कारण यासाठी वेळ लागणार आहे आणि हा कोर्सच्या स्कोप च्या बाहेर आहे परंतु आपणास रस असेल तर मी तुम्हाला मटेरियल पाठवू शकतो आणि मी हे तुम्हाला नंतर दुसऱ्या फोरममध्ये समजावून सांगू शकतो परंतु वजन हे दोन मार्गांनी काढले जाते ते म्हणजे प्रत्येक ओसीलेटर द्वारे उत्सर्जित केलेली एनर्जी शोधणे आणि त्याची तुलना त्याने रेडिएशन पासून शोषलेल्या एनर्जी शी करणे तुम्ही ते करा आणि तुम्हाला तंतोतंत हे सूत्र मिळते दुसरा मार्ग म्हणजे कॅव्हिटी मध्ये पर युनिट व्हॉल्युम रेडिएशन कडे असलेले नंबर ऑफ मोडस मोजणे आणि त्याला दोन्ही बाजूने E ने गुणाकार करणे हा फॉर्मुला आहे जो तुम्हाला मिळणार आहे आता रायले आणि जीन्सने काय केले ते म्हणाले कि E की क्लासिकल एक्विपार्टीशन थेरोम ला अनुसरून kT च्या एवढे असणार आहे आणि याने त्यांना लगेच दिले की u हे 8π2kTc3असे होणार आहे ऑलराइट जे8π3c3असे लिहिले जाऊ शकते आणि तुम्ही हे पहा कि हे 3fया फॉर्मुला मध्ये फिट बसते ऑलराइट दुसऱ्या बाजूला वेन असे म्हणतात कि आहे असे ते u हे 3e βνkTअश्या काहीतरी फॉर्म चे आहे जर मी ह्याची 8π3c3e βνkTशी तुलना केली तर ते मला सांगते की E∝νe βνkTआहे आणि सत्य कुठेतरी याच्या मध्ये आहे आणि तिथेच क्वांटम हायपोथेसिस येते आणि तेच पुढच्या लेक्चर चा विषय होईल